नमस्कार मी गौरव सिंह आहे मी प्राध्यापक राजाराम लकाराजू यांनी घेतलेल्या या इंजीनियरिंग ड्रॉईंग कोर्सचा सहाय्यक अध्यापक आहे मी हा कोर्स पुढे सुरू करण्यासाठी येथे आहे मी सॉलीडवर्क्स या सॉफ्टवेअरमध्ये तयार केलेल्या भागांच्या असेंब्लीमधून पुढे शिकवणार आहे आपण हे आधीपासूनच शिकलो आहोत त्या भागाच्या डिझाईनिंग बाबत तुम्ही आत्तापर्यंत शिकले असेल म्हणून आता अभियांत्रिकी मध्ये एक विशेष गोष्ट वापरली जाऊ शकते असे संपूर्ण डिझाइन तयार करण्यासाठी त्या भागांना एकत्र करणे आवश्यक आहे अशा सहज घरगुती वस्तूंपैकी एक म्हणजे कात्री आपण स्क्रीनवर पाहू शकता आम्ही या कात्रीला ब्लेड त्याचे हँडल पिन पिव्हट म्हणून ओळखू शकतो आणि म्हणून येथे आपल्याला दिसू शकणारे 5 भाग आहेत जे या विशिष्ट कात्रीसाठी एकत्र केले आहेत आपण हे वेगवेगळे भाग येथे पाहू शकतो आपण यापैकी प्रत्येक भाग सॉलिडवर्क सॉफ्टवेअरमधील पॅलेटमधील सर्व प्रकारच्या साधनांचा वापर करून आमच्या मागील कोर्समध्ये डिझाइन करताना शिकलो आहोत तर या विशिष्ट भागांचा वापर करून आम्ही यास एकत्रित करू शकतो जेणेकरुन कोणतेही यंत्र बनवू शकेल तर यापैकी एक म्हणजे आपण पाहू शकणारी कात्री आणखी एक सोपी रचना आमच्याकडे असलेली आणखी एक रचना म्हणजे ती विंड टर्बाइन असल्याचे आपल्याला दिसते जी रिन्यूएबल एनर्जी चा एक अतिशय लोकप्रिय स्त्रोतपॉप्युलर सोअर्स आहे या उपकरणामध्ये ब्लेड टर्बाइन्स मोटर इंजिन अशा अनेक घटकांचा समावेश आहे आपण बघू शकता की विंड टर्बाइन या ब्लेडपासून बनवता येते या सॉफ्टवेअरचे डिझाइन केलेले स्वतःचे वैयक्तिक घटक आपण पाहु शकतो आणि विंड टर्बाइन बनवण्यासाठी आम्ही त्यातील असेंब्ली पाहू शकतो या सॉफ्टवेअर सॉलिड मेकॅनिक्सचे चांगले वैशिष्ट्य म्हणजे सॉलिड पदार्थांच्या यांत्रिकीचे अनुकरण करण्याच्या ठोस कामामध्ये हे खरोखर कार्य करते ज्यामुळे आपण ब्लेड पाहू शकता आपण पाहू शकता की ब्लेड वार्याच्या दिशेने फिरु शकतात जेव्हा वारा ब्लेडला लागेल तेव्हा संपूर्ण सेटअप व मोटर देखील चालेल तर अशी ही एक रचना आहे सॉलिड वर्क्स सपोर्टने ट्रॅक्टर तयार करण्यासारख्या अतिशय किचकट असलेल्या बाबी सुद्धा आपण करू शकतो वेगवेगळ्या कंपोनंटस एकत्र येऊन तयार केलेला हा सुंदर ट्रॅक्टर पहा आम्ही इथे मोठे टायर छोटे टायर इंजिन स्मोक एक्झॉस्ट आणि त्या सर्व गोष्टी पाहू शकतो एक ट्रॅक्टर तयार करण्यासाठी हे सर्व भाग फार सुंदरपणे एकत्र केले गेले आहे या सर्व असेंब्लीमध्ये काही अतिशय प्राथमिक असेंब्ली टर्मोलॉजीज समाविष्ट आहेत ज्या आपण एकामागून एक जाणून घेऊया सॉलिडवर्क्समधील असेंब्ली येथे मेट पर्यायाला समानार्थी आहे इथे हा पर्याय आपण पाहू शकता तर असेंब्ली सेक्शनमध्ये आपण सुरुवाती पासून घटक कसे समाविष्ट करायचे ते शिकू आणि आपल्या जवळ असलेले हे सर्व टूल्स आपण येथे बघू शकतो चला सुरुवातीपासून सुरू करूया आता आपण नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी आपण ही नवीन कमांड वापरत आहोत आम्ही या भागात कार्य करत आहोत जेव्हा आपण या असेंब्लीमधून जात आहोत तेव्हा आपल्याला या असेंब्लीवर क्लिक करावे लागेल आणि ओके बटन दाबावे लागेल ही असेंब्ली विंडो अशी दिसते वेगवेगळे कंपोनंटस एकत्रित करण्यासाठी आपल्याला येथे दिसत असलेले कंपोनंटस जमा करावे लागतील नंतर ब्राऊज मधून गेल्यावर ते उघडेल चला या गोष्टी कशा समाविष्ट करायच्या ते थोडे एकत्रित करू या ही काही उदाहरणे तपासू तर हे कात्रीचे उदाहरण बघूया आम्ही कन्ट्रोल सीलेक्ट करू आणि ओपन बटन वर क्लिक करू सॉलीडवर्क्समध्ये आपण पहात असलेला हा पहिला कंपोनंट आहे तर अशाप्रकारे आपण हे करू शकतो आतापर्यंत आम्ही नवीन डॉक्युमेंटवर चर्चा केली आहे आम्ही या पार्टवर काम करीत होतो आता आम्ही या असेंबलीवर काम करणार आहोत असेंब्लीवर क्लिक करा आणि ओके वर क्लिक करा तर ही विंडो आम्हाला काही पार्टस उघडण्यास सांगेल हे असेंब्ली विंडोसारखे दिसत आहे आम्ही या इनसर्ट कॉम्पोनन्ट्स मध्ये जाऊन ब्राउझ करू आपल्याला आवश्यक ते कंपोनंट निवडायाचे आहे त्यासाठी कन्ट्रोल सीलेक्ट चा वापर करू आणि ओपन बटन क्लिक करू तर हे आपण आधी पाहिलेलेच आहे की विंड टर्बाइन बांधण्यासाठी हे आवश्यक असे कॉम्पोनन्ट्स आहेत अशा प्रकारे आपण या विंडोमध्ये कॉम्पोनन्ट्स समाविष्ट करू शकतो लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण विंडोमध्ये ठेवलेला पहिला कॉम्पोनन्ट स्थिर राहतो आणि तो आम्ही कुठेही मुह हलउ शकत नाही तथापि इतर कॉम्पोनन्ट्स हलविले जाऊ शकतात आपण ते पाहू शकता हे चालू ठेवण्यासाठी या ऑब्जेक्टवर राइट क्लिक करावे लागेल आम्ही फ्लोट वर क्लिक करून हे सर्व मिळवले आहे तर हे आता फ्लोटिंग आहेत आपण संदर्भांसाठी एखादा कॉम्पोनन्ट फिक्स करू शकता तर हा कॉम्पोनन्ट आता फिक्स आहे आणि बाकी सर्व मूविंग आहे तर या प्रकारे आपण काही आयटम फिक्सआणि काही फ्लोटिंग करू शकतो तर विज़बिलिटी आइकॉन साठी येथे काही टूलस आहेत आम्ही या प्रत्येक गोष्टीचे ऑरिजिन पाहू शकतो आम्ही येथून प्लेन्स पाहू शकतो समजा आम्हाला काही प्लेन पाहिजेत तर आम्हाला आयटम प्लेनवर क्लिक करावे लागतील तिथे आपणास फ्रंट प्लेन राईट प्लॅन असे बरेच पर्याय दिसतात आम्ही आधी डिझाइन केलेले हे कॉम्पोनन्ट्स इम्पोर्ट करण्याचा हा मूलभूत मार्ग आहे आपण आधी केलेल्या कॉम्पोनन्ट्सपैकी एखादे कॉम्पोनन्ट डिझाईन करीत आहोत असे समजा या कॉम्पोनन्ट विंडोशी आपण परिचित असलेली ही आधीची विंडो आहे तर आता आपण हा कॉम्पोनन्ट्तयार केला आहे आणि इतर भाग आधीच तयार आहेत हे असेंब्लीमध्ये वापरण्यासाठी तुम्हाला या फाईलवर जावे लागेल आणि याला एकत्र करून घ्यावे लागेल म्हणून आपण ज्या शेवटच्या विंडो विषयी चर्चा करीत होतो ती येथे पाहिली जाऊ शकते या प्रकारे आपण यास इम्पोर्ट करु शकता आणि पुन्हा ब्राउझ करून हवे असलेले इतर कॉम्पोनन्ट्स इनसर्ट करू शकता आता यापैकी प्रत्येक वस्तू एकत्र करण्यासाठी आपल्याला सॉलिडवर्क्समध्ये उपलब्ध असणारी विविध प्रकारची असेंब्ली माहित असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला आधीच सांगितले आहे की ही असेंब्ली आणि या सॉफ्टवेअर मधील मेट हे एकसमान आहेत मेट वर क्लिक केल्यावर येथे स्टैंडर्ड मेट एडव्हान्स मेट मेकॅनिकल मेट हे पर्याय आपण पाहू शकतो तर स्टैंडर्ड मेटमध्ये पॅरलल परपेंडिकुलर टेनजंट हे प्रकार आहेत आणि ऐड्वैन्स्ट मेट मध्ये हीन्ज गीअर रॅक पिनऑन आणखी बरेच प्रकार आहेत तर मग आपण मेट चे हे प्रकार पाहु आणि या मधील प्रत्येकाचे काही प्राथमिक स्वरूपाचे मेट पाहू आता नवीन डॉक्युमेंट नवीन असेंब्ली उघडू माझ्याकडे येथे दोन ब्लॉक्स आहेत दोन वूडन लाकडी बॉक्स आपण येथे पाहू शकतो आता आपल्याला हे पझल्स सॉल्व करायचे असल्यास आपण मेटद्वारे जाऊ शकतो आपण इथे मेट सीलेक्शनची एक छोटीशी विन्डो पाहू शकतो आपल्याला तेथे क्लिक करून मेट साठी चे फेसेस सिलेक्ट करावे लागतील कोइन्सिडन्ट मेट मध्ये दोन गोष्टी आहेत आपण असेम्बल करणार की मेट कोइन्साइड करणार समजा आपणास हा एज त्या विशिष्ट एजला स्टीक करायचा आहे तर याचा प्रीव्यू आपण येथे पाहू शकतो ओके वर क्लिक केल्यास हे एजेस एकमेकांना आलाइन म्हणजेच मेट होतील तर हे ह्या एज सोबत आलाइन झाले आहे परंतु मोशन डिग्री ऑफ फ्रीडम हे सेट न केल्यामुळे हे हलू शकते तसेच फिरू शकते पण अलाइनमेंट ही सारखीच राहील आम्ही आधीच सांगितले आहे की हा प्रथम घेतलेला कॉम्पोनन्ट हलविता येणार नाही कारण मी येथे आणलेली पहिली वस्तू हा ब्लॉक होता आणि हा कॉम्पोनन्ट फ्लोटिंग ठेवू शकलो तर आता त्या दोघांनाही हलविता येईल परंतु संदर्भ देण्यासाठी आम्हाला एका गोष्टी निश्चित करणे आवश्यक आहे तर आता या वर राईट क्लिक करून हे निश्चित करूया तर आता हे हलवित आहे आणि हे निश्चित झाले आहे तर हा एक कोइनसाईड मेट होता दुसरी गोष्ट आम्ही सामान्यत हा कोइनसाईड मेट वापरत असलेले आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ओरिजिन निश्चित करणे समजा या विशिष्ट ब्लॉकचे ते ओरिजिन आहे आणि आपण येथे हे ओरिजिन पाहू शकतो तथापि या भूमितीचे ओरिजिन या संपूर्ण भागाचे ओरिजिन या संपूर्ण विंडोमध्ये येथे आहे म्हणून जर आम्हाला ही असेंब्ली ओरिजिन पासून सुरू झालेली पाहायची असेल तर आपण मेट वर जाऊन या वस्तूचे ओरिजिन आणि या मेटची निवड करू आणि येथे क्लिक करू तर हे जोडलेले नाही कारण हे आयटम निश्चित आहे आणि आम्ही या एजने दुसऱ्या एजवर आधीपासूनच अलाइन केले आहे तर जर आपण हे फ्लोट केले तर आता आपण पाहु शकतो की संपूर्ण प्लॅनचे ओरिजिन या बॉक्सच्या उत्पत्तीसह अलाइन झाले आहे आणि आता हे तरंगत आहे आणि हे आता निश्चित केले गेले आहे कारण ते प्लॅनच्या उगमसह संलग्न केले जाते हे कोइनसाईड मेट होते या असेंब्लीमधील मेट हिस्ट्रीचा संबंध आपण येथे पाहू शकता आम्ही काय केले हे दोन ब्लॉक्सच्या एजच्या मध्यभागी असलेले पहिले कॉइनसीडेंटल मेट व दुसरे या ब्लॉकच्या ओरिजिन मधून आणि प्लॅन कॉर्डीनेट मधून मेट साधला तर हा कोइनसाईड मेट होता आणखी एक गोष्ट म्हणजे पॅरलल मेट आता आधीचे सर्व रिमुव्ह करूया आता पुन्हा हे दोघेही वेगवेगळे आहेत आम्ही हे एकत्र करू पुढचा मेटचा प्रकार म्हणजे पॅरलल मेट आहे या मेटमध्ये आपण दोन प्लॅन एकमेकांना पॅरलल बनवू शकतो आत्तापर्यंत आपण पाहिले की हे दोन्ही एकमेकांशी पॅरलल नाही आहेत हे पॅरलल बनविण्यासाठी आपण येथे लहान विंडो वर क्लिक करू नंतर फेज 1 आणि नंतर फेज 2 नंतर ओके बटन क्लिक करूया आणि फिनिश मेटवर क्लिक करू या दोन फेजेस एकमेकांशी पॅरलल आहेत ही फेज आणि त्यातील सर्वात वरची एक हे नेहमीच एकमेकांशी पॅरलल राहतील आम्ही तो पुन्हा पाहू शकतो आम्ही ची मेटिंग हिस्ट्री डिलीट केली तर पुन्हा एकदा मेट निवडु शकतो आता हे प्लॅन आणि हा फेस निवडू हे एकमेकांशी पॅरलल झाले आहेत पॅरलल वर क्लिक करू हे एकमेकांशी पॅरलल आहे जिथे कुठेही ते हलवले जाईल ते पॅरलल राहील पुढील प्रकारचा मेट म्हणजेच परपेंडिकुलर मेट आहे हे या पॅरलल मेटसारखेच आहे आधी सर्व डिलीट करू या आम्ही हा पॅरलल मेट काढून टाकू आणि आम्ही परपेंडीकुलर मेटकडे जाऊ या छोट्या विंडो वर पुन्हा क्लिक करा आपण हा फेस निवडून यास परपेंडिकुलर बनवूया आणि ओके वर क्लिक करा तर आता हा फेस या दुसऱ्या फेसवर नेहमीच परपेंडिकुलर असतो तो कोठेही हलविला तरी या दोनसाठी परपेंडिकुलर असेल पुढील प्रकारचा मेट टेन्जेन्ट असतो जेव्हा आपण या टॅन्जेन्ट मेटचा सामना करीत असतो तेव्हा आपल्यास सर्कलचा समावेश करावा लागतो या टॅन्जंट मेटला समजण्यासाठी काही नवीन भूमिती लोड करूया आमच्याकडे एक पिन आहे आणि आमच्याकडे स्लॉट आहे साधारणपणे येथे आम्हाला मीटर ओडोमीटर आणि या सर्व गोष्टी किंवा नॉब्जमध्ये तापमान आणि इतर पॅरामीटर्सची आवश्यकता असते अशा प्रकारच्या गोष्टी पाहू शकतो तर आमचा हेतू असा आहे की हे पिन याद्वारे पुढे जाईल आणि सामान्य कृतीतून आपण अशी इच्छा करू शकतो की ही विशिष्ट पृष्ठभाग या सर्क्युलर सिलेंडरवर टॅन्जंट असेल हे करण्यासाठी आपण हे येथे हलवू शकतो आणि ते कसे कार्य करते ते आपण पाहू शकतो हे असे असू शकते चला हे ठीक करू आणि हा पिन फ्लोटिंग बनवू आत्तापर्यंत आपण पण याला मेट केले नाही म्हणून आपण ते कोठेही हलवू शकतो सध्या या टॅन्जेन्ट मेटचा प्रयत्न करूया मी मेट मध्ये जाऊन त्याला टॅन्जेन्ट करेल आणि या छोट्या विंडोवर पुन्हा क्लिक करते सर्क्युलर सरफेस आणि त्यास टॅन्जेन्ट करण्याजोगा सरफेस निवडा आणि ओके वर क्लिक करा टॅन्जेन्ट निवडून येथे क्लिक करा किंवा मिनी टूलबॉक्स मध्ये जाऊन समाप्त करा हे आता या पृष्ठभागा साठी टॅन्जेन्ट आहे तथापि हे आपण हलवित पाहू शकतो कारण त्यासाठी इतर फ्रीडम आम्ही मर्यादित केले नाही या स्लॉटमध्ये हे लॉक करण्यासाठी आम्हाला आणखी काही निर्बंधांची आवश्यकता आहे तर या साठी या दोघांची प्लेन स्लॉट आणि पिन एकमेकांना अलाइन करूया हे करण्याचे आपण यापूर्वी शिकलो आहोत आम्ही मेटवर जाऊ या दोघांची प्लेन निवडणार आहोत या दोन जॉमेट्री पिन आणि स्लॉट जॉमेट्री आहेत आम्ही यासाठी फ्रंट प्लेन या पिनसाठी टॉप प्लेन आणि स्लॉट साठी टॉप प्लेन तपासू जर आम्ही या दोन गोष्टी निवडून कंट्रोल की दाबून ठेवली तर आम्ही या स्लॉटसाठी टॉप प्लेनवर जाऊन कंट्रोल कि क्लिक करू आम्ही पिनसाठी टॉप प्लेन निवडू आणि मग मेटवर क्लिक करू ते आपोआप कॉइन साईड होईल असे सुचवित आहे किंवा कदाचित आम्ही इतर गोष्टी निवडू शकतो परंतु जे घडत आहे ते कॉइं साईड होण्यासाठी जे सुचवत आहे ते आपल्यासाठी चांगले असले पाहिजे ओके वर क्लिक करा आता आपण पाहू शकतो की हे आता लॉग केलेले आहे आणि आता आपण हे स्लॉटमध्ये फिरताना पाहु शकतो आणि हे स्लॉट सरफेस टॅन्जेन्ट आहे आम्ही येथे वापरलेले दोन मेट टॅन्जेन्ट आहेत सिलिंडरचा सरफेस आणि स्लॉटचा सरफेस आणि या दोघांच्या कोइनसाईड प्लेन पिन आणि स्लॉट हे टॅन्जेन्ट करीत असलेल्या मेटचे प्रतीक आहे ज्याविषयी आपण बोलत आहोत ठीक आहे धन्यवाद